विद्यार्थ्यांचे स्वागत आहे तर श्रम खर्च एलआरपीबी एलईबी आणि श्रम निष्क्रिय वेळ फरक या उर्वरित दोन फरकांची गणना करावी लागेल तर जसे की मी तुम्हाला सांगितले आहे की श्रम मिश्रणाच्या बाबतीत आपल्याला तपासावे लागेल की प्रमाणित वेळ आणि वास्तविक वेळ समान आहे की नाही म्हणून आपल्याला माहित आहे की प्रत्यक्षात श्रमांनी कार्य केले अशा एकूण तासांची संख्या म्हणजे एकूण 2000 तास वजा एकूण निष्क्रिय तास म्हणजे 1880 एवढे वेळ उरते तर त्या बाबतीत आपल्याला मानक वेळ शोधून काढावी लागेल परंतु आपल्याला मानक वेळ ही 1880 म्हणून लक्षात घ्यावी लागेल आणि नंतर त्यास कुशल अर्धकुशल आणि अकुशल कामगारांमध्ये वाटप करावे लागेल तर जर आपण गणना करण्यासाठी असे केले की 2000 तास वजा 120 तास ज्या तासांमध्ये काम होऊ शकले नाही तर आपल्याकडे 1880 तास उरतात तर आता लेबर मिक्स व्हेरिएन्स किंवा गँग कंपोझीशनची गणना करण्यासाठी आपण येथे काय करणार आहोत की आपण याची गणना कामगारांच्या तीन वेगवेगळ्या विभागांसाठी करणार आहोत प्रथम कामगार कुशल कामगार आहेत आणि कुशल कामगारांच्या बाबतीत कामगार मिश्रणाचा फरक किती असेल आपणास माहित असले पाहिजे की कुशल अर्धकुशल आणि अकुशल बाबतीत आपल्याकडे कामगारांची एकूण संख्या 244 आहे आणि आपण काम केल्याचे एकूण वेळ म्हणजे 1880 तास म्हणजेच 2000 वजा 120 एवढे आहे तर आता आपल्याला ते 1880 22 च्या प्रमाणात किंवा 44 च्या प्रमाणात विभाजित करावे लागतील आणि मग आपण पाहतो की कुशल श्रेणीच्या बाबतीत हे मानक वेळ आहे कुशल वर्गाच्या बाबतीत हे वास्तविक वेळ आहे म्हणून वेळेच्या संबंधी काही फरक आहे की नाही हे आपल्याला श्रेणीबद्ध पद्धतीने देखील पहावे लागेल आणि आपल्याला एकूण वेळ देखील आता पहावा लागेल म्हणून जर आपण एकूण वेळ पाहिले तर कारण या सूत्रामध्ये आपल्याला एकूण वास्तविक वेळेला एकूण मानक वेळेमध्ये भागाकार करावा लागतो म्हणून जर मानकांच्या बाबतीत खरेच समजा एकूण वास्तविक वेळ 1880 आले तर याचा अर्थ येथे काहीही फरक नाही आणि सूत्र क्रमांक दोनमध्ये थोड्याफार सुधारणा करून आपण हे सूत्र वापरू शकता तर या कुशल वर्गामध्ये एकूण रक्कम किती आहे 1880 बरोबर तर आता आपण त्यास दोन बाय दहाच्या प्रमाणात रूपांतरित करू तर दोन बाय दहाच्या प्रमाणात प्रमाणित कुशल कामगार किती आहेत आणि ही रक्कम किती येते तर 376 तास आणि वास्तविक वेळ किती आहे वास्तविक वेळ दोन कामगारांसाठी आहे तर दोन कामगारांनी एवढे काम केले असेल तर एका कामगाराने किती काम केले असेल जर हे 1880 असेल तर आपण पुन्हा पाहिल्यास या प्रकरणात एकूण कामगारांची संख्या 10 आहे तर 1880 ला जर 10 विभाजन केले म्हणजे याचा अर्थ जर आपण येथे 1880 ला 10 ने भागले तर ते तर हे प्रत्यक्षात 188 तास एवढी येते आणि आपण कामात किती कुशल कामगार ठेवले आहेत ते दोन आहेत तर आपण ह्यास दोन ने गुणाकार केल्यास हे पुन्हा किती होईल ते तर 376 एवढे होईल तर याचा अर्थ असा आहे की जर आपण हे फरक घेतले व आपल्याला याचा गुणाकार श्रम मिश्रीत फरकाच्या दराशी करावा लागेल आणि हे दर किती आहे येथे दर म्हणजेच मानक दर हे रुपयांमध्ये आहे हे मानक दर किती आहे 20 रुपये मग हा फरक किती होईल ही भिन्नता किती आहे मुळात हे शून्य फरक आहे मग मी हे सूत्र कसे वापरत आहे दुसरे सूत्र काय आहे ते आहे मानक वेळ वजा म्हणजेच एकूण मानक वेळ वजा एकूण वास्तविक वेळ आहे तर आपण या सूत्रांचे पुनर्लेखन अशा प्रकारे करू शकते उदाहरणार्थ आपले सूत्र मानक मिश्रित असू शकते काम केलेल्या वास्तविक तासांचे मानक मिश्रण असू शकते वास्तविक काम केलेल्या तासाच्या मानक मिश्रण वजा वास्तविक तास आणि दर तासाच्या मानक दराने गुणाकारा एवढे असू शकते तर काम केलेल्या तासाचे मानक मिश्रण म्हणजे मुळात हे एकूण मानक खर्चाच्या मानक मिश्रण वजा एकूण वास्तविक मिश्रणा एवढे आहे म्हणून मानक मिश्रणाचे मानक खर्च हे आपण वास्तविक काम केलेल्या तासाच्या मानक मिश्रणाला रुपांतरीत केले आहे तर हे कार्य केलेल्या वास्तविक तासांचे मानक मिश्रण आहे आणि यास प्रती तासाच्या मानक दराने गुणाकार केल्यास ते मानक मिश्रणाचे मानक खर्च वजा वास्तविक मिश्रणाच्या मानक खर्चा एवढे होईल म्हणून आपण हे सूत्र वापरल्यास मी येथे वापरलेले वास्तविक वेळेचे मानक मिश्रण वापरले आहे काम केलेले वास्तविक तास 1880 आहेत आणि त्याचे मानक मिश्रण 2 4 4 च्या गुणोत्तरात दोन भागिले दहा आहे तर हे वास्तविकतेमध्ये दोन वास्तविक कामगारांसाठी 376 वजा 376 एवढे आहे आणि प्रती कामगार हे 188 तास आहेत तर याचा अर्थ असा की कामगारांच्या कुशल श्रेणीत घालवलेल्या एकूण तासांची संख्या ही 376 ला 20 रुपयांच्या गुणाकाराएवढी आहे तर याचा अर्थ असा की आपण हे म्हणू शकता की कामगारांच्या कुशल वर्गाच्या बाबतीत हे फरक 376 वजा 376 गुणिले 20 म्हणजेच शून्य आहे आता आपण कामगारांच्या अर्ध कुशल श्रेणीची गणना करूया आणि कामगारांच्या अर्ध कुशल श्रेणीच्या बाबतीत पुन्हा आपल्याला काम केलेल्या वास्तविक तासांचे मानक मिश्रणामध्ये रूपांतरण करावे लागेल तर 1880 गुणिले 4 भागिले 10 ही रक्कम किती येईल 752 बरोबर वास्तविक कामगार किती आहेत म्हणजेच आपण 3 अर्धकुशल वास्तविक कामगारांना नोकरीवर ठेवले आहे प्रति कामगार एका व्यक्तीने किती तासकाम केले आहे 188 तास म्हणून 188 गुणिले 3 हि रक्कम किती येते 564 येते व या रक्कमेस आपण कितीने गुणाकार करताल आपण 12 रुपयांनी गुणाकार केला कारण मानक किंमत 10 रुपये होती वास्तविक 14 परंतु मानक किंमत 10 होती अशावेळी तुम्ही जर हा भाग पाहिला तर हे फरक किती रुपये येतील 752 वजा 564 गुणिले 12 म्हणजेच हे फरक 2256 एवढे येईल आणि हे अनुकूल फरक आहे कारण टेंडरचा वेळ अधिक व वास्तविक वेळ कमी होता म्हणून हे अर्धकुशलचे फरक अनुकूल आहे असे आपण म्हणू शकतो आता आपण अकुशलतेकडे जाऊया अकुशल वर्गाच्या बाबतीत पुन्हा आपण प्रत्यक्ष काम केलेल्या तासांच्या मानक मिश्रणाला 4 भागिले 10 ने गुणाकार करून रुपांतरित केले तर ही रक्कम किती येईल ती रक्कम तेवढीच असेल म्हणजे 752 वजा त्यानंतर आपल्याकडे वास्तविक काम केलेले तास आहेत 5 कामगारांनी किती तास काम केले म्हणजेच 188 गुणिले 5 ही रक्कम किती होते हे 940 हे 972 वजा 940 आहे आणि यांना किती गुणावे तर 8 रुपयांनी हा मानक दर आहे ही रक्कम किती येईल 1504 व 1504 ही रक्कम प्रतिकूल आहे तर हे एकूण कामगार मिश्रण फरक आहे जर आपण या सर्व 3 श्रेणीतील कामगार मिश्रणातील फरकाची गणना केली तर ही रक्कम किती असेल प्रथम प्रकरणामध्ये ही रक्कम शून्य असेल हे एक आहे हे दुसरे आहे व हे तिसरे आहे एक अनुकूल आणि दुसरे प्रतिकूल निव्वळ निकाल 752 रुपये आला आहे परंतु हे अनुकूल आहे म्हणजेच हे फरक अनुकूल आहे कारण अर्ध कौशल्य अनुकूल आहे अकुशल कामगार प्रतिकूल आहे म्हणूनच शेवटी याचा अर्थ असा आहे की हे फरक 752 ने अनुकूल आहे आता या श्रेणीतील शेवटच्या फरकाची गणना करूया जे LYV म्हणजेच श्रम उत्पन्न फरक आहे आणि श्रम उत्पन्न फरकाच्या बाबतीत वास्तविक उत्पन्न वजा मानक उत्पन्न हे सूत्र आहे जर आपल्याला प्रती युनिट मानक श्रम किंमतीची गणना करायची असेल तर त्याचे सूत्र मानक श्रम किंमत प्रती युनिट मानक श्रम किंमत गुणिले वास्तविक उत्पन्न वजा मानक उत्पन्न हे आहे तर आपल्याला येथे प्रती युनिट मानक श्रम किंमत आधिच दिलेले आहे ज्याची गणना आपण अगोदरच केलेले आहे प्रती युनिट मानक श्रम किंमत किती आहे आणि आपण प्रती युनिट मानक श्रम किंमतिची गणना आधिच केलेली आहे मी पहिल्या प्रश्नाची गणना केली आहे ज्याचे उत्तर माझ्याप्रमाणे 30 रुपये आहे बरोबर आणि वास्तविक उत्पन्न किती आहे या प्रकरणामध्ये जर आपण वास्तविक उत्पन्नाकडे पाहिले तर वास्तविक उत्पन्न आपल्याला आधीपासूनच दिले गेले आहे जे 810 आहे आणि आता मानक उत्पन्न किती आहे अपेक्षितमानक उत्पन्न किती आहे कारण आपण किती काम करतो म्हणजेच आपण एकूण किती गॅंग तास काम केले आहे 188 गॅंग तास आणि जर आपल्याला 188 गॅंग तास शोधायचे असतील आणि एकूण तासाच्या संख्येने गुणायचे असेल तर आपल्याला 188 गॅंग तास ठेवावे लागतील बरोबर ही संख्या 200 वजा 12 म्हणजेच 188 आहे प्रती तासाचे उत्पादन किती आहे तर ते 4 युनिट्स आहेत 4 युनिट्स म्हणजेच किती होईल 30 रुपये गुणिले 810 वजा हे 188 गुणिले 4 हे 750 आहे व हे 752 युनिट्स आहेत बरोबर जर आपण याची गणना केली तर हे शेवटी रुपयांमध्ये येईल तर येथे किती रुपयांचा फरक आहे तर हे 1740 रुपये असतील असे आपण म्हणू शकतो परंतु हे अनुकूल आहे 1740 हे अनुकूल फरक असणार आहेत म्हणजे याचा अर्थ असा की प्रति युनिट एकूण मानक श्रम किंमत किती होती मानक श्रम किंमत म्हणजे एकूण मानक श्रम किंमत 120 आणि यानंतर प्रती तास एकूण उत्पादन 4 युनिट्स आहे म्हणून प्रती युनिट मानक श्रम किंमत 30 आहे हा प्रश्न सोडवताना आपण प्रथम कोणत्या प्रश्नाचे उत्तर सोडवले आहे आणि नंतर कंसात आपल्याकडे वास्तविक उत्पन्न वजा मानक उत्पन्न आहे वास्तविक उत्पन्न किती आहे आपल्याला देण्यात आलेले 810 युनिट्स आहेत आणि मानक 188 तासांचे होते कामगारांची एकूण संख्या आणि प्रति तास गॅंग आउटपुट 4 युनिट्स आहेत जर 188 गॅंग तास गुणिले 4 केले तर त्याचे उत्तर 752 येते म्हणून जर आपण या श्रम उत्पन्नाच्या फरकाची गणना केली तर याचा अर्थ असा होईल की आपल्याला येथे 1740 आढळून येईल व हे अनुकूल असेल आता ही तपासणी इथे लागू करूया की हे तिन्ही फरक श्रम कार्यक्षमतेत भिन्न आहेत की नाही तर ते LITV अधिक LMV अधिक LYV च्या समान असले पाहिजे बरोबर श्रम कार्यक्षमता फरक किती आहे आपल्याला श्रम कार्यक्षमता फरकाची गणना करावी लागेल आणि जर आपण श्रम कार्यक्षमता फरकाकडे पहिले तर ते 100 ने अनुकूल आहे म्हणून हे फरक 1100 चे अनुकूल फरक आहे म्ह्णून हे 1100 आहे श्रम निष्क्रिय वेळ फरक किती आहे जर आपण या प्रकरणातील श्रम निष्क्रिय वेळ फरक पाहिले तर ती 13 होती चला परत जाऊन हे तपासूया श्रम निष्क्रिय वेळ फरक 1392 आहे व हे प्रतिकूल फरक आहे बरोबर तसेच श्रम मिश्रीत फरक किती आहे 752 अनुकूल फरक हे अनुकूल फरक आहे अधिक 1740 हे अनुकूल आहे जर तुम्ही या एकूण संख्येची बेरीज केली तर हे परत अनुकूल येईल तर हे किती येईल तर हे 2492 असेल हे दोन्ही म्हणजेच हे अधिक हे केल्यास 2492 येईल आणि यातून 1392 वजा केले तर ते शेवटी 1100 अनुकूल फरक येईल हे 1100 अनुकूल फरकाच्या समान असेल दोन्ही फरक अनुकूल आहे आपल्याला येथे अनुकूल फरक आले आहेत तर याचा अर्थ ते अनुकूल आहेत तर आपण हे तपासून पाहण्यास समर्थ आहोत की हे फरक अनुकूल आहे म्हणजे जेव्हा आपण या सर्व प्रकारांची गणना केली तेव्हा या संमिश्र प्रकरणात जिथे आपल्याला बर्याच समस्यांना तोंड द्यावे लागले तर प्रथम प्रति युनिटची मानक श्रम किंमत शोधून काढायची होती जी 30 रुपये होती आपल्याला ते आढळले आणि मग आपल्याला मजुरीच्या किंमतीतील फरक शोधण्यासाठी जावे लागले सर्व मानकांचे समायोजन केल्यानंतर व मोजणी केल्यानंतर व मानकांमध्ये सुधारणा केल्यानंतर आपल्याला मानके आढळली की श्रम किंमतीतील फरक 2100 ने नकारात्मक आहे व नंतर आपण हे फरक काढून टाकले तर आपल्याला असे आढळले की श्रम दरामुळे कामगारांच्या मुख्य किंमतीत फरक नकारात्मक ठरले आहे परंतु कामगार कार्यक्षमता अद्याप सकारात्मक आहे आणि आपण पुढील विच्छेदनाकाडे जाऊया म्हणून आपल्याला आढळले की आपण एकूण गँगच्या 12 तासांच्या श्रम निष्क्रिय वेळेचा विचार केला तर हे दहा कामगार गुणिले 12 तास होईल जे एकूण 2000 तासांपैकी 120 तास होतील म्हणून कामगारांनी प्रत्यक्षात 1880 तास काम केले आहे मग त्या आधारावर जेव्हा आम्ही श्रम मिश्रित फरक आणि कामगार उत्पन्न फरक मोजले तेव्हा आम्हाला आढळले की कामगार कार्यक्षमता फरक 1100 ने अनुकूल आहे आणि येथे प्रत्येक गोष्टीचे योगदान आहे कारण आपण निष्क्रिय वेळ वेगळा केला आहे कारण तो असामान्य होता अनियंत्रित होता म्हणून त्या निष्क्रिय वेळेत कामगारांनी कार्यक्षमते प्रमाणे योगदान दिलेले दिसून येत नाही ते उपलब्ध होते परंतु मशीन बंद पडली होती मिश्रीत फरकाबद्दल तुम्ही बोलत होतात आपल्याला हे पुन्हा तपासून घ्यावे लागणार आपण मिश्रित भिन्नतेचे दुसरे सूत्र लागू केले आणि मी मिश्रित भिन्नतेचे दुसरे सूत्र का वापरले आपण एकूण संख्या ज्याला आपण एकूण तासांची संख्या तपासून पाहिली तर हे एकूण मानक तास कितीसाठी आहेत जर आपण ह्या तिघांची बेरीज केली म्हणजेच 376 अधिक 752 अधिक 752 तर ही किंमत किती येईल 1880 येईल आणि मग वास्तविकतेमध्ये ती किती आहे वास्तविकतेमध्ये जर आपण हे तिन्ही घेतले तर प्रथम ही संख्या त्यानंतर ही संख्या व त्यानंतर ही संख्या तर ह्या संख्याना आपण 1880 म्हणू शकतो तर याचा अर्थ असा की 1880 हे मानके सुधारित केल्यावर 1800 च्या बरोबरीचे आहे आणि हे 244 च्या प्रमाणात आहे तर आपल्याला असे आढळले की दोन्ही वेळेला दोन्ही तास म्हणजेच 1880 म्हणजेच मानक वेळ हे वास्तविक वेळेच्या समान आहेत म्हणून आपण दुसरे सूत्र लागू केले कारण मानक वेळेत व वास्तविक वेळेत कोणताही फरक नाही तर आपण कामगार मिश्रित फरकांबद्द्ल बोलूया जे पुन्हा अनुकूल आले आहे आणि यानंतर आपण श्रम उत्पन्न फरक यांची गणना केली आणि जेव्हा आपण उत्पन्न फरकांची गणना केली म्हणजे वास्तविक उत्पन्न खूप जास्त होते म्हणजेच ते 810 युनिट्स होते आणि जर आपण या मानकांनुसार गेलो तर कामगारांनी काम केलेले एकूण 188 तास होते आणि सहन करण्यायोग्य उत्पादन किती चार युनिट्स होते म्हणजे अपेक्षित मानक उत्पादन 752 युनिट्स होते परंतु वास्तविकतेमध्ये उत्पादन 810 युनिट्सने वाढले आहे कामगारांच्या कार्यक्षमतेमुळे हे सर्व शक्य झाले आहे म्हणून कामगारांचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत परंतु या संपूर्ण कामकाजांमध्ये फक्त एक नकारात्मक भाग आहे ते म्हणजे कामगार दर आपण कुशल कामगारांच्या दरावर नियंत्रण ठेवू शकलो आहोत परंतु अकुशल कामगारांच्या बाबतीत आणि अर्ध कुशल कामगारांच्या बाबतीत दिलेला दर जास्त होता आणि कदाचित काही वेळा हे संघटनेतील कोणत्याही व्यक्तीच्या नियंत्रणाबाहेरची गोष्ट होती कारण कामगार हे बाहेरील घटकातून येत असतात म्हणून जर कामगार दर बदलत असतील तर ते श्रम बाजाराच्या गतिमान बदलांमुळे बदलते त्यात तुमची कोणीही मदत करू शकत नाही कामगारांना घ्यावे लागेल तुम्हाला प्लांट चालवावा लागेल तुम्हाला उत्पादनासाठी जावे लागेल आणि तुम्हाला जास्त पैसे द्यावे लागतील म्हणून इतक्या मोठ्या प्रमाणात असे दिसते की श्रम खर्चाचे फरक नकारात्मक आहे जे 2100 पर्यंत आहे परंतु अद्याप ते नियंत्रामध्ये आहे तर या परिस्थितीमधील विश्लेषणासंदर्भात मला असे वाटते की ते आवश्यक आहे कारण ते परवानगी दिलेल्या मर्यादेत आहेत आणि जेंव्हा त्यासंदर्भात आपण जेंव्हा अधिक शोध घेतला तेंव्हा असे आढळले की मुख्यत्वे कारणे अनियंत्रित आहेत TV कामगारांसंबंधीसुद्धा श्रम निष्क्रिय वेळ देखील मशीन बिघाडामुळे होतो म्हणून कोणीही त्या मशीनचे बिघाड केले नाही ते आपल्या हाताबाहेरील परिस्थितीमुळे झाले आणि या 2100 च्या नकारात्मक फरकाचे कारण श्रम दर होते म्हणून कामगार दर हा कोणाच्याही हातात नसतो म्हणून येथे व्यवस्थापन शेवटी ठरवेल की मानक किती असावे किंवा मानक कामगार किंमत किती असावी आणि त्या संदर्भात एकूण उत्पादन व सर्व काही नियंत्रणात राहिले आहेत केवळ दोन घटकांनी योगदान दिले आहे आणि हे दोन घटक म्हणजे नियंत्रणाबाहेरचे घटक आहेत मशीन बिघाड असेल किंवा कामगार दर असेल हे कोणाच्याही नियंत्रणामध्ये नाही आणि यथे फरक असण्याची शक्यता आहे तर शेवटी श्रम फरकांवर चर्चा बंद करण्यापूर्वी पुन्हा मी पुन्हा सांगेन की अनियंत्रित कारणामुळे काही फरक असल्यास कोणालाही जबाबदार धरू नये परंतु होय जर भिन्नता नियंत्रित करण्यायोग्य घटकांमुळे असेल आणि ते घटक जर नियंत्रित केले गेले नाहीत आणि त्यामुळे कामगारांना जास्तीचे पेमेंट झाले असतील किंवा त्या बाबतीत संपूर्ण कामगार दरामध्ये वाढ झाली असेल तर आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आपल्याला त्या कारणांचे विश्लेषण करावे लागेल आणि आपल्याला त्या कारणांची कारणे शोधावी लागतील आणि आपल्याला ती कारणे दूर करणे आवश्यक आहे जेणेकरून शेवटी मानक आणि वास्तविक श्रम किंमत ही समान आहे नियंत्रणामध्ये आहे आणि आपण शेवटी उत्पादनाच्या एकूण खर्चावर नियंत्रण ठेवण्यास आपण सक्षम असू शकतो तर आता पर्यंत तुम्ही पाहिले की आपण कच्या मालातील फरकाची गणना कसे करतो कामगारांच्या फरकाची कसे करतो आणि उत्पादनाच्या एकूण खर्चाच्या या दोन घटकांची आपण कशी गणना करतो याचा अर्थ हे खर्च उत्पादनाच्या किंमतीच्या अंदाजे 80 ते 85 टक्के आहे जर आपण या दोन विस्तृत घटकांवर नियंत्रण ठेवण्यास सक्षम असाल आणि तिसरे घटक जसे की ओव्हरहेडयांकडे दुर्लक्ष केले तर याचा मोठ्या प्रमाणात काहीही फरक पडणार नाही याचा अर्थ उदाहरणार्थ उत्पादनाचा खर्च 85 टक्के असतो कारण जर आपण उदाहरण बघितल तर या पेनचा एकूण उत्पादनाचा खर्च आहे 10 रुपये आहे ह्या पेनची किंमत आपल्यासाठी 100 रुपये आहे याचा अर्थ या पेनचा 85 टक्के खर्च कच्चा माल व श्रम खर्च या दोन घटकांवर होतो म्हणून जर तुम्हाला या पेनची किंमत कमी करायची असेल किंवा इतर कारणास्तव तुम्हाला स्वतःचा नफा वाढवायचा असेल किंवा बाजारामध्ये कडक स्पर्धा करायची असल्यास कदाचित तुम्हाला किंमत कमी करावी लागेल कारण इतरांनी किंमती 100 रुपयांवरून 98 किंवा 96 असेच जवळपास किती तरी रुपयांनी कमी केल्या आहेत म्हणून जर आपणास किमतीवर नियंत्रण ठेवायचे असेल तर प्रथम आपल्याला कच्चा माल व श्रम खर्च घटक यावर लक्ष केंद्रित करावे लागेल आणि या प्रकरणात आपल्याला हे माहित आहे की कच्चा माल व श्रम खर्चाचे एकूण योगदान 85 रुपये आहे तरीही आपण ही किंमत फक्त 10 टक्क्यांनी कमी करण्यास सक्षम आहात जे साध्य करण्यासारखे लक्ष्य नाही खर्चात 10 टक्के कपात करणे हे साध्य करण्यासारखे लक्ष्य नाही आपण कमी किंमतीत उपलब्ध असलेल्या बाजारापासून कामगार शोधू शकतो तसेच आपण दीर्घ मुदतीच्या आधारे कामगार आणू शकतो आणि शक्य असल्यास आपण त्यांना कमी किंमत देऊ शकतो आपण बाजारपेठेतून कच्च्या मालाचा मार्ग शोधू शकतो किंवा कमी किंमतीत चांगल्या दर्जाचा कच्चा माल कोणत्या बाजारात उपलब्ध आहे ते स्रोत शोधू शकतो जर आपण कच्चा मालाची किंमत किंवा श्रम खर्च अगदी थोड्या प्रमाणात जरी कमी करण्यास सक्षम झालात किंवा मुखतः अगदी 10 टक्क्या पर्यंत जरी कमी करू शकलात तर या उत्पादनाचा एकूण खर्च अगदी 8 रुपये 50 पैश्यांनी कमी होईल याचा अर्थ असा की आता पेनची किंमत 100 रुपयांवरून 91 रुपये 50 पैश्यांनी खाली येईल म्हणजे याचा अर्थ खर्चात होणारी ही गंभीर कपात आहे म्हणून आपण खरतर 100 रुपये किंवा कदाचित 105 रुपयांना पेन विकत होतो कारण त्याचा खर्च आपल्याला 100 रुपये आला होता याचा अर्थ बाजारपेठेतील किंमती संबंधी कोणत्याही दबावा शिवाय फर्मचा नफा वाढेल फर्मचा नफा 8 रुपये 50 पैशांच्या दराने वाढेल कारण खर्च कमी झाला आहे बाजारामध्ये विक्री किंमत तेवढीच आहे म्हणजे उदाहरणार्थ 105 रुपये तर सध्याच्या 5 रुपयांनी वाढ होईल व कच्या मालावर व श्रम खर्चांवर 8 50 रुपयांनी बचतसुद्धा होईल तर आता फर्मचा नफा प्रती युनिट 13 रुपये 50 पैसे होईल जी एक खूप महत्वाची रक्कम आहे आणि जर तुम्ही कच्या मालाच्या किंमतीवर व श्रम खर्चावर नियंत्रण ठेवलात तर हे सर्व शक्य होईल किंवा शक्य झाले आहे बरोबर आणि कच्या मालाच्या किंमती व श्रम खर्चावर नियंत्रण ठेवण्याचे एक तंत्र म्हणजे मानक खर्च हे आहे कारण जर आपण पूर्व तयारी केली असेल म्हणजे जर आपण अगोदर सर्वांसोबत संभाषण केले असेल जसे की उत्पादन विभागातील लोक खरेदी विभागातील लोक कच्चा माल वापरणाऱ्या विभागातील लोक प्रक्रिया विभाग हे लोक अत्यंत सावधगिरी बाळगतात की हे कच्च्या मालाचे मानक आहेत आणि ही कच्च्या मालाची मानक किंमत असावी त्याचप्रमाणे कामगारांच्या बाबतीतदेखील कामगारांच्या किंमतीच्या बाबतीत कामगारांच्या कार्यक्षमतेच्या बाबतीत आपण खूप सावधगिरी बाळगली पाहिजे आणि शेवटी तेंव्हाच वास्तविक किंमत ही त्यांच्या नियंत्रणामध्ये असू शकते किंवा ते मानक म्हणून निश्चित किंवा पूर्व निश्चित केलेल्या मर्यादेमध्ये असू शकते तर शेवटी किंमतीचे हे तंत्र दररोज व्यवस्थापन निर्णय घेण्यात आणि उत्पादनाची किंमत नियंत्रित ठेवण्यात खूप उपयुक्त आहे आता तिसरा फरक म्हणजे ओव्हरहेड फरक हे आहे ज्याविषयी मी बोलत आहे तो उत्पादन खर्चाचा तिसरा वाटा आहे म्हणजे प्रत्यक्ष खर्च हे आहे ते अप्रत्यक्ष खर्च नाही उत्पादनाचे प्रत्यक्ष खर्च म्हणजे कच्चा माल श्रम खर्च व ईतर खर्च हे आहेत परंतु मी या ओव्हरहेडच्या फरकांवर तपशीलवार चर्चा करणार नाही प्रथम आपल्याला ओव्हरहेड्स म्हणजे काय याबद्दल विस्तृत कल्पना असेल आपण या ओव्हरहेडच्या फरकांची गणना कशी करू शकतो तेथे बऱ्याच प्रकारचे ओव्हरहेडची फरके आहे ज्यांची आपण गणना करू शकतो प्रथम क्रमांकाचे म्हणजे ओव्हरहेड्स दोन विस्तृत श्रेणींमध्ये विभागले जाऊ शकतात निश्चित ओव्हरहेड आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स निश्चित ओव्हरहेड म्हणजे असे ओव्हरहेड जे आपण १ दशलक्ष युनिट १ लाख युनिट १ युनिट किंवा १० युनिट्सचे उत्पादन घेतले तरी ते बदलणार नाहीत काही प्रमाणात आपण त्या ओव्हरहेडच्या खर्चांना बुडीत खर्चसुद्धा म्हणू शकतो कारण आपण उत्पादन करा किंवा न करा आपल्याला निश्चित ओव्हरहेडचे पैसे द्यावे लागतील व्हेरिएबल ओव्हरहेड्स केवळ जेव्हा आपण उत्पादन करतो तेंव्हाच होतात जर आपण 1 लाख युनिटचे उत्पादन केले तर आपले व्हेरिएबल ओव्हरहेड त्या उत्पादनाच्या प्रमाणात असतील जर आपण एक युनिट तयार केले तर आपले व्हेरिएबल ओव्हरहेड त्या प्रमाणात असतील आणि जर आपण 10000 युनिट्सच्या उत्पादनासाठी गेलो तर आपले व्हेरिएबल ओव्हरहेड त्या प्रमाणात असतील तर प्रथमतः आपण ओव्हरहेडची फरके शिकत असताना आपण निश्चित आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स बद्दल शिकू जे मी तुम्हाला समजावून सांगितले की फिक्स्ड ओव्हरहेड म्हणजे काय आणि व्हेरिएबल ओव्हरहेड्स काय आहेत कायमस्वरुपी नियुक्त केलेल्या कर्मचाऱ्यांचा पगार किंवा उद्योगातील प्लांटचा घसारा हे कायमस्वरूपी खर्च आहे मग तुम्ही ते प्लांट वापरा किंवा न वापरा त्या प्लांटचा घसारा होत राहील नंतर व्हेरिएबल खर्च असू शकतो उदाहरणार्थ विजेचा खर्च हा व्हेरिएबल आहे कारण आपण उत्पादन केले तर आपण विजेचा वापर कराल परंतु आपण उत्पादन केले नाही तर आपण विजेचा वापर करणार नाहीत तर निश्चित व्हेरिएबल ओव्हरहेड्स चा अर्थ समजल्यानंतर आपल्याला ओव्हरहेड व्हेरिएन्सची गणना कशी करावी हे जाणून घ्यावे लागेल ओव्हरहेड व्हेरिएन्सची गणना करण्यासाठी आता आपल्या स्वतःला एका महत्त्वपूर्ण प्रश्नाचे उत्तर द्यावे लागेल किंवा मी तुम्हाला सांगत आहे की ओव्हरहेड व्हेरिएन्सची गणना करताना तुम्ही खूप स्पष्ट असला पाहिजेत की आपण या ओव्हरहेड व्हेरिएन्सची गणना कच्चा माल किंवा श्रम खर्च यांच्या संबंधी करतो जसे आपण कच्चा माल किंवा श्रमाच्या बाबतीत केले तसे आपण याची गणना वेगवेगळे करत नाहीत आपण येथे असे गृहित धरतो की ओव्हरहेड्स कच्चा माल किंवा श्रमाच्या प्रमाणात किंवा उत्पादनांच्या एकूण किंमतीत मोजल्या जातात आपण याचा अर्थ लावतो की या पेनच्या कच्या मालाची प्रती युनिट किंमत 50 रुपये किंवा 55 रुपये आहे श्रम खर्च 25 रुपये किंवा 20 रुपये आहे आणि एकूण ओव्हरहेडचा खर्च कच्या मालाच्या 10 टक्के किंवा श्रमाच्या 10 टक्के आहे तो एक तर या मार्गाने असू शकतो की ओव्हरहेड किंमतीची गणना करण्यासाठी आपल्याला सर्वात योग्य सामान्य भाजक ठरवावा लागेल आणि ओव्हरहेडचे फरक फिक्स्ड ओव्हरहेड व्हेरिएन्स किंवा व्हेरिएबल ओव्हरहेड व्हेरिएन्स काय असेल हे आपण थेट मोजणार नाही प्रथम आपण असे म्हणू की एका युनिटच्या उत्पादनासाठी अपेक्षित असलेले ओव्हरहेड कच्या मालाच्या 10 टक्के किंवा श्रमाच्या 10 टक्के असेल म्हणून आपल्याला एकतर कच्या मालाच्या संबंधात किंवा एकतर प्रमाणानुसार किंवा श्रमाच्या संबंधात ओव्हरहेडचे फरक मोजावी लागतील आणि त्यानंतर आपल्याकडे दोन्ही सूत्रे असायला हवीत आपल्याला कच्या मालाच्या प्रमाणाची गणना करायची असेल तर आपण कोणत्या सूत्राचा वापर कराल आणि तेथे बरेच ओव्हरहेडची फरके आहेत ज्याची गणना केली जाऊ शकते उदाहरणार्थ आपण एकूण ओव्हरहेड फरकाची गणना करू एकूण ओव्हरहेड खर्चाचे फरक नंतर आपण वेगळे करू किंवा त्याचे दोन फरकांमध्ये विच्छेदन करू जसे की फिक्स्ड ओव्हरहेड व्हेरिअन्स व व्हेरिएबल ओव्हरहेड व्हेरिअन्स आणि पुढे आपल्याकडे या फिक्स्ड ओव्हरहेड व्हेरिअन्सचे व व्हेरिएबल ओव्हरहेड व्हेरिअन्सचे बरेच उपविभाग आहेत परंतु मी त्या तपशीलाकडे जाणार नाही कारण त्याची किंमत जास्त नाही तर फक्त 10 ते 15 टक्क्यांनी जास्त आहे म्हणून जर आपल्याला ओव्हरहेड व्हेरिअन्सची विस्तृत संकल्पना माहित असेल तर की कच्चा माल श्रम खर्च व ओव्हरहेड संबंधी खर्च मुख्यतः फिक्स्ड व व्हेरिएबल या स्वरूपात मोडतात आणि आपण हे तीन मोठ्या फरकांची गणना करू शकतो एकूण ओव्हरहेड फरकांचा खर्च किंवा व्हेरिएबल ओव्हरहेड फरक किंवा फिक्स्ड ओव्हरहेड फरक हे आपले हेतू साध्य करतील जर आपल्याला ओव्हरहेड बद्द्ल तपशीलवार जाणून घ्यायचे असतील तर ते पुस्तकात दिलेले आहे आपण पुस्तकांचा संदर्भ घेऊ शकता मी अभ्यासक्रम नियोजनात हे दिले आहे आणि या विशिष्ट विषयासाठी स्टँडर्ड कॉस्टिंगसाठी तुम्ही काहन आणि जेन द्वारे लिहिलेले मॅनेजमेंट अकाउंटिंग या पुस्तकाचा संदर्भ घेऊ शकता हे मॅक्ग्रा हिल प्रकाशनाचे पुस्तक आहे व व्यवस्थापन निर्णयाचे साधन मानक खर्च हा विषय समजून घेण्यासाठी हे खूप छान पुस्तक आहे किंवा उत्पादन खर्च नियंत्रित करण्याचे एक साधन म्हणून मी येथे ज्या बर्याच समस्या चर्चा केल्या म्हणजे कच्चा माल व श्रम खर्चा संबंधी ज्याकाही तीन चार पाच समस्यावर चर्चा केल्या आहेत मी सुद्धा तेच पुस्तक म्हणजे मॅनेजमेन्ट अकॉउंटिंग बाय काहन आणि जेन या पुस्तकाचा संदर्भ घेतला आहे जर आपल्याला ओव्हरहेडच्या फरकांबद्दल तपशीलवार जाणून घ्यायचे असेल तर मी तीन फरक मोजून येथे थांबेल एकूण ओव्हरहेड फरक एकूण ओव्हरहेड खर्च फरक आणि नंतर इतर दोन जे फिक्स्ड ओव्हरहेड फरक आणि व्हेरिएबल ओव्हरहेड फरक हे आहेत पुढे निश्चित ओव्हरहेड फरकाचे काही भाग आहेत फिक्स्ड ओव्हरहेड फरक जसे की फिक्स्ड ओव्हरहेड खर्चातील फरक त्यानंतर आपण म्हणू शकता की कॅलेंडर फरक क्षमतेचा फरक अशा वेगवेगळ्या प्रकारची फरके येथे आहेत फिक्स्ड ओव्हरहेडच्या बाबतीत आणि व्हेरिएबल ओव्हरहेडच्या बाबतीतसुद्धा व्हेरिएबल ओव्हरहेड खर्च फरक व व्हेरिएबल ओव्हरहेड क्षमता फरक हे आहेत परंतु मला असे वाटते की 30 तासात वेळ खूप कमी असल्यामुळे आपल्याला बऱ्याच विश्लेषणाची आवश्यकता नाही म्हणून आपल्याला काही महत्त्वाची तंत्रे शिकणे आवश्यक आहेत म्हणून थोडक्यात मी तुमच्याबरोबर ओव्हरहेड व्हेरिएन्सेस बद्दल चर्चा करेन व फक्त तीन प्रकारच्या फरकांची गणना करू येथे लक्षात ठेवण्याचा एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही ओव्हरहेड खर्चाबद्दल चर्चा करता तेव्हा ओव्हरहेड्स निश्चित करता येतात किंवा बदलू शकतात तर निश्चित ओव्हरहेड आणि प्रति युनिट व्हेरिएबल ओव्हरहेडचे वर्तन भिन्न असते पहा प्रति युनिट निश्चित ओव्हरहेड खर्चाचे स्वरूप मोठ्या प्रमाणात विरुध्द असते उत्पादन जेवढ्याने वाढेल प्रती युनिट खर्च तेवढ्याने कमी होईल आणि खूप कमी प्रमाणात प्रती युनिट खर्च वाढेल तर हे विरुध्द संबंध आहेत बरोबर कारण निश्चित खर्च समान आहे उदाहरणार्थ निश्चित खर्च शंभर रुपये आहे आणि आपण 100 युनिट्स तयार केले तर निश्चित खर्च 1 रुपया असेल परंतु जर आपण केवळ 50 युनिट्स तयार केले तर निश्चित खर्च 2 रुपयांपर्यंत जाईल बरोबर आणि जर तुम्ही 200 युनिट्स तयार केले तर निश्चित खर्च प्रती युनिट 50 पैशांपर्यंत कमी होईल कारण निश्चित म्हणजे निश्चित राहील निश्चित खर्च निश्चित ओव्हरहेड सुद्धा निश्चित राहील उत्पादन हे बदलते आहे म्हणून उत्पादन जेवढ्याने वाढेल प्रती युनिट खर्च तेवढ्याने कमी होईल आणि खूप कमी प्रमाणात प्रती युनिट खर्च वाढेल परंतु हे वर्तन थेट आहे किंवा आपण त्यास व्हेरिएबल ओव्हरहेड्सच्या प्रमाणात आहे असे म्हणू शकतो उत्पादन जेवढे जास्त असेल व्हेरिएबल ओव्हरहेड्स तेवढेच जास्त असेल उत्पादन जेवढे कमी असेल व्हेरिएबल ओव्हरहेड्स तेवढेच कमी असेल म्हणून प्रती युनिट खर्चाच्या संबंधी हे व्हेरिएबल ओव्हरहेडच्या संदर्भात थेट आहे आणि निश्चित केलेल्या ओव्हरहेडच्या संदर्भात हे विरुध्द आहे तर या मूलभूत परिचयानंतर आणि काहीजण म्हणू शकतात की ओव्हरहेडच्या फरकावर थोडा प्रकाश टाकल्यानंतर आणि ओव्हरहेडच्या फरकांचे महत्त्व स्पष्ट केल्यानंतर व ओव्हरहेड फरकांची गणना कच्या माला संबंधी किंवा श्रमासंबंधी कशी करतात हे तुम्हाला स्पष्ट केल्यांनतर आपण आता ओव्हरहेड फरकांची गणना कशी करावी हे शिकण्यास सुरुवात करू आणि त्यानंतर आपण ह्या तिन्ही फरकांची गणना करू तर ह्या ओव्हरहेडच्या फरका संबंधी आपण आधी सूत्रे शिकूया आणि यानंतर आपण एक किंवा दोन सूत्रे शिकूया आणि यानंतर मी मानक खर्चाच्या भागावरील चर्चा बंद करेन आणि पुढे आपण मार्जिनल कॉस्टिंग या तंत्राबद्दल शिकू तर ओव्हरहेड फरकांबद्दल मी तुमच्याशी पुढील वर्गात चर्चा करेन धन्यवाद